आता पहा या सर्व गोष्टी मी तुमच्यासाठी बनवित आहे जेव्हा आपण याचा अभ्यास कराल तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे या गोष्टी अगदी सोप्या आहेत जरी आपण पुस्तकाकडे न पाहता आपण त्यास स्वतःच सोडवू शकता तर आता हे पुढे आणि पुढे हे आहे बरोबर तर या प्रकरणात आपण ब्लॉक आकृती पाहिल्यास ते हे या समान आहे हे तिसरे समीकरण आहे आपण खाली दर्शविलेल्या मॅट्रिक्स मधून निरीक्षण करू शकता आणि त्याचप्रमाणे तिसऱ्या रांगेसाठी आपली दोन्ही बी मॅट्रिक्स आणि गामा मॅट्रिक्स यांची ही तिसरी पंक्ती शून्यआहे हे शून्य देखील बरोबर आहे कारण तेथे कोणताही यू U किंवा डेल्टा पीएल अस्तित्वात नाही तरपुढे हे आहे हे माझे x4 आहे तर x 4 बरोबर x6 भागिले 1 अधिक s T t 1 आहे बरोबर तर हे x 4 आहे तुम्ही दिलेला मॅट्रिक्स तपासू शकता पुढे आपण त्यास समजता की आपला हा एक आहे बरोबर तर त्याचप्रमाणे आपण लिहू शकता तर येथे देखील u नाही नाही फक्त A मॅट्रिक्स भरावा लागेल जर आपण पाचव्या पंक्तीकडे पाहिले तर पाचवा घटक आणि सातवा क्रमांक येथे आहे ही आपली पाचवी पंक्ती आहे आणि येथे देखील शून्य आहे कारण येथे u सामील नाही आहे आणि येथे देखील शून्य आहे कारण कोणत्याही डिस्टर्बन्स ची बाब येथे नाही तर हे तुमचे आहे जर तुम्ही याकडे आलात तर तुम्ही येथे आलात हे हे आहे ही मांडणी तर बरोबर आली तर वही वर लिहिण्याऐवजी ज्या गोष्टीची नोंद तुम्ही घेत आहात त्या मी येथे करीन असे मला वाटले आपल्याला हे समजून घेणे सोपे होईल तर आता हे होईल तर मुळात ते होईल तर हे असे समीकरण आहे जिथे मी सर्व प्रकारच्या क्रिया केलेल्या आहेत योगायोगाने हे एक मुद्रण जर योग्य झाले आणि तुम्हाला सतत पुढे जावे लागते आपण या अभ्यासक्रमांमध्ये कोठेही लक्ष दिल्यास माझी कोणतीही चूक तुम्हाला सापडेल कारण बर्याच ठिकाणी मी गोष्टी ठीक आहेत या आशेने त्या करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जर आपणास असे दिसले की कोणताही मुद्दा किंवा मी काही चुकवलेले किंवा काही लिहिलेले आहे जे आपल्याला चुकीचे माहित आहे परंतु नंतर आशा आहे की हे बरोबर केले गेले आहे परंतु तरीही आपण माझ्याकडे लक्ष वेधले आहे की आशा आहे की गोष्टी योग्य आहेत तर कारण माझ्यासमोर कोणीही बसलेला नाही आहे जेव्हा आपण लिहित असाल आणि जर आपला काही शब्द लगेच चुकला असेल तर तेव्हा तो फळ्यावर सुधारू शकतो ते म्हणतात की सर तुम्ही संज्ञा चुकीची लिहिली आहे पण इथे माझ्या समोर कोणी नाही तर असो तर हे मग आपण थेट त्या सहाव्या पंक्तीच्या सहाव्या घटकावर थेट आला आहात कारण बाकीचे आणि त्या दरम्यान जे आपण म्हणतो त्या सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच आपल्या 61 एक 62 एक 63 एक 64 एक 65 सर्व शून्य आहेत तर त्याचप्रमाणे आपण आपले शेवटचे समीकरण लिहिले आहे बरोबर आपण शेवटचे समीकरण येथे लिहिले तर येथे शेवटचे समीकरण पहा म्हणजे हे समीकरण 31 समीकरण 31 म्हणजे सर्व मिळून हे डाव्या बाजूला आहे जर आपण एका गोष्टीचे निरीक्षण केले तर आपल्याला या टाय लाइन ऊर्जा प्रवाहामुळे दिसेल की हे एक कर्ण घटक प्रत्यक्षात शून्य आहे परंतु बाकीचे जे घटक आहे ते आपल्यास वजा चिन्हा सोबत मिळतात आहे कमीतकमी कर्णात आणि या टाय लाइन मुळे एक घटक येथे शून्य आहे तर हा एक 7 x 7 मॅट्रिक्स आहे बरोबर आणि हा तुमचा 7 x 2 बी B मॅट्रिक्स आणि हे गामा मॅट्रिक्स आहे तर पुन्हा हे तुमचे 7 x 2 आहे तर आपण आता लिहू शकता आता याचा अर्थ असा आहे की हे समीकरण या प्रकारांमध्ये असे लिहिले आहे हे समीकरण 32 आहे जेथे ए A 7x7 मॅट्रिक्स आहे जेथे मी तुम्हाला सांगितले बी आणि गामा 7x2 मॅट्रिक्स x u आणि p हे स्थिती नियंत्रण आणि डिस्टर्बन्स वेक्टर आहेत आपल्या स्थिती चलराशी जा काही आपण निवडल्या आहेत ते आपण पर्याय देखील करू शकता किंवा या मार्गाने देखील बदलू शकता यात काहीच अडचण नाही परंतु आपल्याला समान परिणाम मिळेल समजा हे समीकरण अनियंत्रित आहे समजा हे अनियंत्रित पद्धत आहे म्हणून हे समीकरण मिळेल जिथे u हा शून्य आहे याचा अर्थ असा की हे समीकरण अनियंत्रित पद्धत म्हणून असे लिहिले जाऊ शकते कारण ते आता जिथे u हा शून्य आहे आता स्थिर स्थितीत मी तुम्हाला सांगितले की तुमचे एक्स हे ट्रान्सपोज बनवित आहे असे म्हणा आता हे ट्रान्सपोज आहे म्हणूनच हे स्थिर स्थिती आहे आणि आपण हे स्थान बदलल्यास हे सर्व स्थिर होईल म्हणून आपण स्थिर स्थिती मूल्य म्हणता ते सर्व हेच आहेत म्हणून जेव्हा या सर्व गोष्टी स्थिर स्थितीत पोहोचतात तेव्हा डेरिव्हेटिव्ह शून्य बरोबर असते तर याचा अर्थ मी म्हणालो याचा अर्थ असा की आपण घेतल्यास माझे असे म्हणायचे आहे की मी ट्रान्सपोज करण्याऐवजी मी असे ठेवले तर आता समजा मी ते असे बनविते तर म्हणूनच स्थिर स्थितीत जेव्हा सर्व स्थिती चल स्थिर स्थितीत पोहोचतात म्हणजे ते सर्व सात शून्य 0000000 तिथे असतील म्हणूनच हे स्थिर स्थितीत पोहोचेल जेव्हा या समीकरणात आपणठेवता तेव्हा ते आपल्या समतुल्य ते याचा अर्थ पुढील पृष्ठावर आपले लिखाण केले आहे म्हणजे आपले याचा अर्थ च्या दोन्ही बाजूंनी गुणाकार याचा अर्थ आहे फक्त अस्तित्त्वात असणे आवश्यक आहे परंतु या प्रकारच्या व्यवस्थेसाठी मी तुम्हाला सांगत आहे की अस्तित्वात आहे याचा अर्थ असा की आपल्याला हे माहित आहे की हे 7x7 मॅट्रिक्स गामा मॅट्रिक्स आपल्याला देखील योग्यरित्या माहित आहे आणि कारण ते पी लोड अडथळा देखील आपल्याला ज्ञात आहेत सर्व काही आपल्याला ज्ञात आहे हे मापदंड आपल्याला ज्ञात आहेत एक मॅट्रिक्स मापदंड आपल्याला ज्ञात आहेत याचा अर्थ असा की जर हे वास्तविकतेचे असेल तर ते आपल्यास असे म्हणतात की आपण 7 x 1 म्हणता बरोबर तर त्या बाबतीत आपण ज्याला ही स्थिर स्थिती मूल्ये मी म्हणजे सर्व सात राज्य चल जे मी योग्य दर्शविले आहेत ते सर्व आपल्या या स्थिर स्थिती मूल्यांना आपल्याला मिळेल तर ही सर्व स्थिर स्थिती मूल्ये परंतु स्थिर स्थितीत हीच सर्वांची स्थिर राज्य मूल्ये आहेत आपल्याला मिळेल आणि याचा अर्थ असा की सर्व मूल्येची स्थिर स्थिती मूल्ये आपल्याला मॅटॅलाबमधील सातही स्थिती चल मिळतील आपण मॅटलाबला काही मापदंड घेत असल्याचे माहित असल्यास आपण सहजपणे शोधु शकता आणि आपण या सर्व मूल्याची तपासणी करा म्हणूनच ज्याला आपण म्हणतो की स्थिर स्थिती मूल्य शोधणे हा एक सोपा मार्ग आहे आपला अस्तित्त्वात असणे आवश्यक आहे तरच ते शक्य आहे अन्यथा ते शक्य नाही तथापि हे 7 x 7 असेल याचा अर्थ असा की सर्व मूल्ये जे आपल्याला प्रथम मिळतील तीच आपल्याला प्राप्त होईल जे सर्व स्थिर स्थिती मूल्ये आपल्याला सहजपणे मॅटलाबमध्ये देखील सापडू शकतील म्हणूनच आम्ही हे त्याबद्दल सांगितले आता आपल्याला ते पाहणे आवश्यक आहे सर्व चरांसाठी स्थिर स्थिती विश्लेषण कसे करायचे हे मी तुम्हाला सांगितले आता गणिताच्या दृष्टीकोनातून आपण येथून पाहू शकाल की स्थिर स्थिरता वारंवारता विचलन आहे परंतु ते येथे आहे आपण या स्थिर स्थिती मूल्याला जे म्हणत आहात तेच आपण प्राप्त करीत आहात जे आपण येथे थेट सर्व संख्यात्मक मूल्ये घेत आहात परंतु त्यासाठी आम्हाला काही गणिती अभिव्यक्ती प्राप्त करावी लागेल याचा अर्थ असा की स्थिर स्थितीत अगदी स्थिर स्थितीत देखील ही दोन क्षेत्रीय प्रणाली आहे आणि आम्ही यावर विचार करत आहोत अनियंत्रित मोड मी तुम्हाला येथे लिहिलेला अनियंत्रित मोड सांगितला आहे तर ही स्थिर स्थितीवरील स्थिर त्रुटी आहे आणि दोन्ही क्षेत्र स्थिर राज्य त्रुटी समान आहे म्हणूनच ही उर्वरित समीकरणाकरिता समतोल आहे आपण ज्याला काय म्हणता यापूर्वी ऊर्जा समतोलाचे समीकरण हे समीकरण पहा की स्थिर स्थितीत तेथे काही गडबड होणार नाही कारण ते आपल्या सामान्य ज्ञानावरूनच आम्ही स्थिर स्थितीत बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण कोणत्याही स्थितीत डेरिव्हेटिव्ह शून्य होईल तर हे खरंच 27 समीकरणातून येत आहे त्याचप्रकारे आपला फक्त हा भाग नाहीसा होईल बरोबर तर ज्याप्रमाणे क्षेत्र दोन साठी जर आपण लिहिले तर मी सांगितले की क्षेत्र दोन बाबतीत क्षेत्र दोन समीकरण समान राहील ते होईल आणि होईल जसे आम्हाला माहित आहे आम्हाला हे देखील माहित आहे की आयसोलेटेड प्रणालीद्वारे आपल्या तत्त्वज्ञानाच्या बाबतीत असेच तत्त्वज्ञान लागू केले जाईल परंतु आम्ही येथे पाहिले आहे की दोन क्षेत्र व्यवस्था आहे तर क्षेत्रफळ 1 आणि हे समीकरण 36 आणि समीकरण 37 आहे आता आपण येथे त्याऐवजी हे समीकरण कार्यान्वित होईल तर जर आपण त्याचे निराकरण केले तर हे समीकरण 38 आहे हे समीकरण 39 आहे कारण हे रेषीय समीकरण सोडवणे आहे तर हे करण्याची आवश्यकता नाही आपण ते करण्यास सक्षम असाल तर जर आपण तसे केले तर आणि सोडवा म्हणूनच मी 34 35 36 असे निराकरण करणारे समीकरण लिहित आहे याचा अर्थ असा की अनियंत्रित मोड साठी किमान ही अभिव्यक्ती आपल्याला योग्य रित्या माहित पाहिजे तर आपणास माहित आहे की आपण सहजपणे शोधू शकता परंतु ही अभिव्यक्ती बरोबर आहे आपण ती सोडवू शकता कृपया स्वतः निराकरण करा एकदा हे पूर्ण झाल्यावर आणि आता यामध्ये फक्त एक सोपी गोष्ट मिळवाआणि आणि या समीकरणातून पुढे जाण्यापूर्वी समजा फक्त 1 क्षेत्र मध्ये डिस्टर्बन्स आहे हे क्षेत्र 1 आणि क्षेत्रा 2 मध्ये आहे एक क्षेत्रातील डिस्टर्बन्स नाही तर अशावेळी हे समीकरण असे होईल त्याचप्रमाणे टाय ऊर्जा समीकरण मध्ये जर आपण म्हणाल तर म्हणूनच आपण यालाच याकरिता अभिव्यक्ती म्हणता आता आम्हाला माहित आहे की उदाहरणार्थ आपण ज्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत आहोत ते हर्ट्ज मध्ये आहे हे खरंच हर्ट्ज मध्ये आहे आणि हे प्रति युनिट मेगावाट मध्ये आहे हे प्रति युनिट मध्ये नाही हे हर्ट्ज मध्ये आहे आणि आता हे प्रति युनिट मेगावाट मध्ये आहे जर आम्हाला माहित असेल आम्ही पाहिले आहे बरोबर याचा अर्थ असा की जर आपण गृहित धरले तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर ते समान आहेत त्याचा अर्थ असा की जर आपण येथे ठेवले तर तुम्ही येथे हे येथे ठेवले तर तुम्ही येथे वजा 1 ठेवले तर मग तुम्हाला मिळेल तसच आत्ता तुम्ही समजा भार वारंवारतेतील बदलांबाबत असंवेदनशील आहे याचा अर्थ असा की स्पष्टीकरणासाठी काही समजाने म्हटले आहे की वारंवारतेतील बदलांसाठी लोड असंवेदनशील आहे जर बरोबर असेल तर तुमच्या इथेसुद्धा मग जर आपण तेच मूल्य घेतल्यास बरोबर याचा अर्थ असा की आपण घेत आहात तर हे आपले तसेच टाय पॉवर साठी ते आपल्यासारखेच असतील मग याचा अर्थ असा की जेव्हा आणि आपण म्हणता तेव्हा दोन्ही आपलेच असतात म्हणून जर आपण स्वतंत्रपणे लिहिले तर काय होईल ही स्थिर स्थिती त्रुटी आणि टाय लाइन ऊर्जेसाठी ही संख्यात्मक दृष्टीकोनातून खरोखर उपयुक्त ठरेल तर आपण जे केले ते आहे येथे या अटीवर आपण घेतलेले आहे आम्ही आता त्या बरोबर असे घेतले आहे उदाहरणार्थ जर उजवे आणि आर R हे युनिट मेगावाट 2 4 हर्ट्ज इतके असेल तर तुमची स्थिर स्थिती तर तुम्हाला वजा मूल्य मिळेल वजा 1 2 गुणिले 0 01पर्यंत मिळेल तर उणे 0 012 हर्ट्ज बरोबर तर हे स्थिर स्थिती मूल्य आहे आणि टाय उर्जेसाठी येथे टाय ऊर्जा बनवण्यासाठी ते प्रति युनिट मेगावाट असेल उणे 0 005 प्रति युनिट मेगावाट इतके आहे तर आपल्या संख्यात्मक दृष्टीकोनातून ही गोष्ट पुष्कळ उपयुक्त असेल आणि जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला हे मूल्य थोडेसे कमी मिळेल हे उणे 0 0117 हर्ट्ज होईल किंवा मला बरोबर आठवले तर हे चांगले अंदाजे आहे परंतु मला म्हणायचे आहे की अगदी जवळ आहे आणि हे देखील आहे अतिशय धन्यवाद आपण परत पण भेटू